नमस्कार तर मागील वर्गात आपण स्टेट व्हेरिएबल बद्दल चर्चा करत होतो आणि आपण असेही पाहिले आहे की जर आपल्याकडे nth ऑर्डर डिफरेन्शियल इक्वेशन असेल तर ते n फर्स्ट ऑर्डर डिफरेन्शियल इक्वेशन मध्ये रूपांतरित केले जाऊ शकते आणि मग आपण यावरही चर्चा केली की फर्स्ट ऑर्डर असलेली ही डिफरेन्शियल इक्वेशन्स स्टेट इक्वेशन म्हणून मानली जाऊ शकतात आणि आपण विविध स्टेट व्हेरिएबल सांगू शकतो त्यानुसार आपण स्टेट व्हेरिएबलला स्टेट इक्वेशन बनवू शकतो आपण हे मांडले की मॅट्रिक्स फॉर्ममध्ये xtAxtBuअसे इक्वेशन लिहू शकतो आपण ही देखील चर्चा केली की आउटपुट इक्वेशन आपण समान पध्दतीत लिहू शकतो ytCxtDu आज आपण स्टेट डायग्राम बद्दल आणि स्टेट डायग्राम वर जाण्यापूर्वी मल्टि व्हेरिएबल सिस्टमच्या बाबतीत प्रथम ट्रान्सफर फंक्शन समजून घेऊया याचा अर्थ असा की आपल्याकडे सिस्टममध्ये मल्टिपल व्हेरिएबल असल्यास आपण ट्रान्सफर फंक्शन कसे शोधाल आता ट्रान्सफर फंक्शनची व्याख्या मल्टिपल इनपुट आणि आऊटपुटसह सहज लिनिअर सिस्टम मध्ये विस्तारित केली जाते आणि या प्रकारचे सिस्टम जिथे आपल्याकडे मल्टिपल इनपुट आणि आऊटपुट आहेत आपण त्यांना मल्टिव्हिएबल सिस्टम म्हणून संबोधित करतो आता जर लिनिअर सिस्टम मध्ये p इनपुट आणि q आउटपुट असेल jth इनपुट आणि ith आउटपुट मधील ट्रान्सफर फंक्शन म्हणून अशा रीतीने परिभाषित केले जाऊ शकते GijsYiRj आता जेव्हा इतर इनपुट व्हेरिएबल्स 0 असतात तेव्हा हे लागू होते तर ते म्हणजे Rk0k12pk≠j आपण एका वेळी एक इनपुट विचारात घेत आहोत आता हे फक्त ट्रान्सफर फंक्शन शोधण्यासाठी jth इनपुटवर विचार करण्यासाठी आहे जर आपण सर्व इनपुटचा विचार केला उदा p इनपुट आहेत आपण आऊटपुट ट्रान्सफॉर्म्ड आऊटपुट s डोमेन मध्ये म्हणून लिहू शकतो YisGi1sR1sGi2sR2sG1psRps आता त्याचप्रमाणे विविध आउटपुटसाठी जे I 1 ते q पर्यंत आहेत तुम्ही ही इक्वेशने लिहू शकतात आणि जेव्हा आपण कंपाईल करतो तेव्हा हे मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहू शकतो हे qx1 ट्रान्सफॉर्म्डआउटपुट व्हेक्टर आहे हे px1 ट्रान्सफॉर्म्डइनपुट व्हेक्टर आहे आणि हे qxp ट्रान्सफर फंक्शन मॅट्रिक्स आहे तर तुम्ही मेट्रिक्स असे परिभाषित करता त्यात मल्टिपल आउटपुट आणि मल्टिपल इनपुट असतात आता आपल्याकडे मल्टिपल आउटपुट इनपुट म्हणजेच मल्टि व्हेरिएबल सिस्टम असेल तर त्याच्यासाठी आपण ट्रान्सफर फंक्शन कसे शोधणार तर जर आपल्याला हा ब्लॉक डायग्राम येथे दिसला तर आपल्याकडे एक मल्टि व्हेरिएबल सिस्टम आहे जिथे सर्व मल्टिपल इनपुट r1 पासून rp पर्यंत असतात आणि आउटपुट 1 पासून q पर्यंत असतात तर थोडक्यात आपण असे म्हणू शकतो की इनपुट म्हणून व्हेक्टर R आहे आणि आउटपुट म्हणून व्हेक्टर Y तर आता जर आपल्याला फिडबॅक लूप असलेले ट्रान्सफर फंक्शन शोधण्यास सांगितले तर मल्टिव्हेरिएबल इनपुटच्या बाबतीत आपण कसे परिभाषित करू तर हे R मल्टिव्हेरिएबल इनपुट आहे म्हणून आपल्याकडे R इनपुट व्हेक्टर म्हणून आणि q टर्म्सचे व्हेक्टर असलेले Y आउटपुट असेल आता G ट्रान्सफर फंक्शन आहे जेणेकरून आपण या प्रकरणात पाहिलेले हे ट्रान्सफर मॅट्रिक्स मानले जाऊ शकते तर आपण काय लिहू शकतो तर या बाबतीत हे आपले फॉरवर्ड पाथ गेन मॅट्रिक्स आहे हे आपले फिडबॅक पाथ गेन मॅट्रिक्स आहे आता जर आपण हे शोधले YsGsUs UsRs Bs BsHsYs तर जसे आपण चर्चा केल्याप्रमाणे Y हे qx1 आउटपुट व्हेक्टर आहे आणि URआणि B सर्व px1 व्हेक्टर आहेत आणि G आणि H हे qxp आणि pxqअनुक्रमे ट्रान्सफर फंक्शन मॅट्रिक आहेत आता उद्देश असा आहे की आपल्याला U आणि B असलेले इंटरमिडीएट व्हेरिएबल्स काढून टाकणे आवश्यक आहे जेव्हा आपण या तीन इक्वेशन्स मधून U आणि B काढून टाकू ते आपण असे लिहू शकतो YsGsRs GsHsYs जेव्हा आपण पुन्हा कंपाईल करु YsIGsHs 1GsRs आता ट्रान्सफर फंक्शन म्हणजे जर आपण YsRsMअसे म्हणाल तर MsIGsHs 1Gs तर हे मल्टिव्हिएबल सिस्टमच्या बाबतीत ट्रान्सफर फंक्शन मॅट्रिक्स कसे मिळवाल आता एक उदाहरण घेऊ समजा फॉरवर्ड पाथ ट्रान्सफर फंक्शन मॅट्रिक्स G दिले आहे आणि फिडबॅक पाथ ट्रान्सफर फंक्शन मॅट्रिक्स H दिले आहे आता आपल्याला क्लोज्ड लूप ट्रान्सफर फंक्शन मॅट्रिक्स शोधणे आवश्यक आहे प्रथम आपण IGsHs चे मूल्य जाणून घेण्याचा प्रयत्न करू

स्टेट डायग्राम सिग्नल फ्लो ग्राफच्या विस्ताराशिवाय काही नाही ज्याबद्दल आपण मागील व्याख्यानात चर्चा केली होती आणि हे स्टेट इक्वेशन आणि डिफरेन्शियल इक्वेशन दर्शविते कारण जेव्हा आपण फर्स्ट ऑर्डर डिफरेन्शियल इक्वेशन बद्दल बोलतो तेव्हा आपण त्या स्टेट इक्वेशन विषयीच बोलत असतो तर स्टेट इक्वेशन आणि डिफरेन्शियल इक्वेशन सिग्नल फ्लो ग्राफच्या विस्तारामध्ये दर्शविले जाऊ शकते जे स्टेट डायग्रामच आहे बाकी काही नाही आता स्टेट डायग्रामचे महत्व म्हणजे ते स्टेट इक्वेशन मध्ये एक जवळचे संबंध निर्माण करते कॉम्प्यूटर सिम्युलेशन अँड ट्रान्सफर फंक्शन स्टेट डायग्राम कसे दिसेल यावर या सत्रा मधे सविस्तर चर्चा केली आहे मूलभूतपणे सिग्नल फ्लो ग्राफच्या सर्व नियमांचे पालन करून स्टेट डायग्राम तयार केली गेली आहे जी आतापर्यंत आपण लॅपलास ट्रान्सफॉर्म्ड स्टेट इक्वेशन वापरुन पाहिली आहे आता सिग्नल फ्लो ग्राफ आणि स्टेट डायग्राम मधील फरक म्हणजे इंटिग्रेशन ऑपरेशन सिग्नल फ्लो ग्राफ आणि स्टेट डायग्रामच्या तुलनेत आपल्याकडे थोडासा फरक आहे तर या प्रकरणात जेव्हा आपण स्टेट डायग्राम बद्दल बोलतो तेव्हा आपण प्रथम डायग्राम मध्ये इंटिग्रेशनचे ऑपरेशन कसे परिभाषित करतो ते पाहूया येथे दोन व्हेरिएबल्स असल्याचे पाहू x1 आणि x2 हे असे dx1dtx2t एकमेकांशी संबंधित आहेत जर आपण स्टेट डायग्राम मध्ये त्यांचे रिप्रेझेंटेशन केले तर आपण असे म्हणू की हे मूलतः हे x2 आहे हे x1 आहे दोन्ही बाजूंनी इंटिग्रेशन घ्यावे लागेल x1tt0tx2dτx1 आता जर आपण लॅपलास ट्रान्सफॉर्म घेतला तर आपल्याला माहित आहे की सिग्नल फ्लो ग्राफ अल्जेब्रा टाईम डोमेन मध्ये इंटिग्रेशन हाताळते तर आपण काय करावे आपल्याला दोन्ही बाजूंनी लॅपलास ट्रान्सफॉर्म घ्यावे लागेल तर आपण लिहू शकतो X1sLt0tx2dτx1sL0tx2dτ 0t0x2dτx1s तर हे दोन भाग बनवलेल्या इंटिग्रेशनच्या मदतीने समतुल्यपणे प्रस्तुत केले जाऊ शकते आता जर तुम्हाला त्याचे लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन दिसले तर आपण ते सहजपणे लिहू शकतो X1sX2s L0t0x2dτx1t0s आणि असे मानले जाते की τt0 ला येथे स्टेट ट्रान्सिशन सुरुवात होईल आपण τt0 त्या मार्गाने ट्रान्सिशन करीत आहोत म्हणजेच x20for0τt0 याचा अर्थ असा आहे की हा विभाग आपण 0 ने बदलू शकतो तर शेवटी आपण काय मिळवाल X1sX2sx1sτt0 आता आपल्याला नुकतेच आढळलेले इक्वेशन X1sX2sx1s अल्जेब्रिक झाले आहे आणि सिग्नल फ्लो ग्राफद्वारे त्याचे रिप्रेझेंटेशन केले जाऊ शकते आपण हे कसे दर्शवणार जर आपल्याला ही आकृती दिसली तर आपल्याकडे दोन व्हेरिएबल्स आहेत X2 आणि एक X1आहे आणि येथे आपण समिंग करत आहोत म्हणजे समिंग ब्लॉक आहे तर या टप्प्यावर X2sx1 हे होईल आणि नंतर त्यास 1s ने गुणाकार केला जाईल तर शेवटी आपल्याला X2sx1s मिळेल जे इक्वेशन आपण नुकतेच सादर केलेल्या इंटिग्रेशनच्या बाबतीत तयार केले होते वैकल्पिकरित्या आपण कमी संख्येच्या कनेक्शन मध्ये त्याचे रिप्रेझेंटेशन देखील करू शकतो समजा हा ब्लॉक X1 दर्शवत असेल तर आपण दोन्ही प्रकरणांमध्ये 1s हे टाकू शकतो तर येथे आपण बेरीज केल्यास X2sx1s हे मिळेल तर दोन्ही गोष्टी समान इक्वेशन दर्शवितात तर या आकृतीचा फायदा असा आहे की आपण नुकतेच काढलेले इक्वेशन दर्शविण्यासाठी आपल्याला कमी घटकाची आवश्यकता आहे आता आपण डिफरेन्शियल इक्वेशनला स्टेट डायग्राममध्ये कसे रूपांतरित करू ते पाहूया जेव्हा लिनिअर सिस्टमचे वर्णन हाय ऑर्डर डिफरेन्शियल इक्वेशनद्वारे केले जाते तेव्हा या इक्वेशन वरून स्टेट डायग्राम तयार केली जाऊ शकते आपण त्याची बांधणी कशी कराल चला एक डिफरेन्शियल इक्वेशन विचारात घेऊ जे nth ऑर्डरचे डिफरेन्शियल इक्वेशन आहे तर dnydtnandn 1ydtn 1a2dytdta1ytrt असेच आहे तर असे समजा की आपल्याला हे डिफरेन्शियल इक्वेशन मिळाले आहे आणि आपल्याला हे डिफरेन्शियल इक्वेशन स्टेट डायग्राममध्ये रूपांतरित करावे लागेल आपल्याला त्याची बांधणी करायची आहे इक्वेशनात दाखविल्यानुसार हे इक्वेशन पुन्हा व्यवस्थित करावे लागेल तेच आपण लिहू dnydtn andn 1ytdtn 1 a2dytdt a1ytrt तर मग आपण काय केले आपण हा घटक डाव्या बाजूस ठेवला आहे आणि बाकी सर्व उजवीकडे हलविले आहे हे इक्वेशन मागील इक्वेशन वरून मिळाले तर आपणास माहित आहे की वैयक्तिक घटकास आपण त्यांचे लॅपलास ट्रान्सफॉर्म म्हणून दर्शवु शकतो तर आपण काय करू आपण हा विशिष्ट घटक Rt च्या लॅपलास ट्रान्सफॉर्म वरून बदलू शकतो तर आपल्याकडे आता उजव्या बाजूला फोर्सिंग फंक्शन म्हणून एकासाठी एकूण n घटक आहेत तर हे सामान्यत नोड म्हणून मानले जातात म्हणून जेव्हा आपण त्यांचे नोड म्हणून दर्शवतात तेव्हा आपण त्यांना आकृतीमध्ये कसे दर्शवाल तर आपण 1 नोड Y म्हणून घेतला आहे नंतर s गुणिले Ys आहे म्हणून आपण sY ठेवले आहे वगैरे तर आपण sn वजा 1Y sn - 1Y पर्यंत मिळवले आणि नंतर snY शेवटच्या घटकासाठी आहे आणि मग आपण R समाविष्ट करतो इक्वेशन मध्ये पाहिलेले सर्व घटक नोड्स म्हणून ठेवले आहेत तर siYs काय आहे ith ऑर्डर डिफरेन्शियल घटक जो कि diY by dti जो कि siY आहे तर nth ऑर्डर घटकासाठी आपण snY लिहिले आता आपण नोडस्ची परिभाषा सांगितली आहे आता पुढे लिंक्स परिभाषित करण्यासाठीआपण हे इक्वेशन वापरूयात जर आपण नुकतेच पुनर्रचना केलेले इक्वेशन पाहिले तर आपण आता जे पाहू शकतो ते म्हणजे कनेक्शन पाहू शकतो जर आपणास हा विशिष्ट नोड दिसला जो या विशिष्ट घटकाचे रिप्रेझेंटेशन करण्याशिवाय काहीही नाही जो dnydtn आहे तर याचा अर्थ असा की हे इतर सर्व घटकांचे समेशन असेल तर Rt मध्ये कोणतेही कॉम्पोनन्ट कोइफिसिएंट्स नसतात म्हणून आपण r ला s पॉवर ny युनिट गेनसह जोडतो आता हा विशिष्ट घटक पाहूया म्हणून आपण s डोमेनमध्ये a1ys असे लिहू शकतो तर मग काय होईल या विशिष्ट घटकासाठी कोइफिसिएंट a1 आहे तर मग आपण काय कराल आपण y ला s पॉवर ny सह a1 सह कनेक्ट कराल तसेच यासाठी आपण sys मध्ये a2 लिहू शकतो जेणेकरुन आपण येथे पहाल आणि हे कोइफिसिएंट्स a2 सह पॉवर nys शी कनेक्ट केलेले आहे तर कनेक्शन म्हणून आपल्याला a2 मिळाले आणि त्याचप्रमाणे आपण त्या सर्वांना जोडले तर शेवटी जे मिळते ते म्हणजे s पॉवर ny ते म्हणजे r an s s पॉवर n y an 1 s पॉवर n 2y आणि तसेच a2sy a1s पर्यन्त इतकेच आहे ही विशिष्ट आकृती डिफरेन्शियल इक्वेशन दर्शवते जे आपण नुकतेच लिहिलेले आहे आता एक महत्त्वाची गोष्ट शिल्लक आहे ती म्हणजे आपण जोडलेले नोड एकमेकांशी कसे कोरिलेट आहेत ते पहाने जे एक मेकांना ऍड्जसेन्ट आहेत आपण त्यांना कसे कनेक्ट करणार म्हणून आपण मागील प्रकरणात जेव्हा चर्चा केली तेव्हा आपण हे पहिले की x1 आणि x2 कसे संबंधित आहे म्हणून नुकत्याच चर्चा केलेल्या या ज्ञानाचा उपयोग घटकांना जोडण्यासाठी करु जर या बाजूला x2 चे घटक x1 ने जोडले गेले तर आपण त्यास कसे कनेक्ट करत आहोत ते पाहू आपण sy सह कनेक्ट करत आहोत s सह y s पॉवर n वजा 1 सह जोडलेले आहे तसेच y ची इनिशियल कंडिशन yt0s आहे म्हणूनच आपण नुकतेच काढलेल्या इक्वेशन मधून आपल्याला हे प्राप्त झाले कारण जर आपल्याला x1 दिसत असेल तर x1 हे x2 बाय s गुणिले x1 t0 बाय s आहे आपल्या बाबतीत x1s हे y आहे x2s हे sy आहे तर मग आपण काय करू आपण ती माहिती वापरू आणि ऍड्जसेन्ट नोड्स जोडू तर अशा प्रकारे आपण सर्व ऍड्जसेन्ट नोड्स 1 बाय s ने कनेक्ट करू शकतो आणि इनिशियल कंडिशन ठेवू शकतो कारण जेव्हा आपण nth ऑर्डरचे डिफरेन्शियल इक्वेशन n फर्स्ट ऑर्डर इक्वेशन मध्ये डिव्हाइड करू तेव्हा त्या प्रकरणात ज्याप्रमाणे चर्चा केली तसे आपल्यास इक्वेशन मिळेल तर लॅपलास डोमेनमध्ये आपल्याला ही इक्वेशने मिळतील जिथे आपल्याला प्रत्येक स्टेट व्हेरिएबलसाठी इनिशियल कंडिशन्स असतील तर आपण त्या माहितीचा उपयोग करू आणि सर्व स्टेट व्हेरिएबलच्या सुरुवातीच्या अटी ठेवू आणि त्यास 1 बाय s ने कनेक्ट करू तर आपल्याला मिळालेली ती अंतिम स्टेट डायग्राम आहे आणि हे या विशिष्ट डिफरेन्शियल इक्वेशनचे रिप्रेझेंटेशन करेल आता एक उदाहरण घेऊया जेणेकरून आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे समजेल की तेथे एक डिफरेन्शियल इक्वेशन आहे ते म्हणजे d2ydt23dytdt2ytrt आता आपण काय करू आपण शेवटच्या इक्वेशनाच्या हाय ऑर्डर टर्मची उर्वरित टर्म सोबत तुलना करू तर आपण काय लिहू शकतो आपण d2ydt2 3dytdt 2ytrt असे लिहू शकतो आपण येथे 1 2 3 4 नोड तयार करूया या नोड मुळात अधिक चांगले स्पष्टीकरण देण्यासाठी वाढविण्यात येत आहे आपण युनिट गेनसह y ला ऍड करू शकतो जेणेकरून आपल्यास स्टेट डायग्राम वरून स्पष्ट माहिती मिळेल म्हणून आपण या चार नोड्स समाविष्ट केल्या आहेत एक म्हणजे R दुसरे म्हणजे y आपण त्यास Y ने बदलू शकतो तिसरा म्हणजे dytdt त्यास sY ने बदलू शकतो आणि d2ydt2 आपण त्यास s2Y ने बदलू शकतो आता आपण यापूर्वी जी प्रक्रिया अवलंबली होती तीच प्रक्रिया परत वापरू तर y हे 2s2y 2 सोबत ऍड करणे आणि 2 हा कोइफिसिएंट म्हणून तर आपल्याकडे 2 हा कोइफिसिएंट आहे म्हणून dydt गुणिले 3 2s2y आहे तर आपल्याला हे दोन कनेक्शन्स मिळाले आहेत आणि r चा कोइफिसिएंट एक आहे म्हणून r हे s2y सोबत 1 गेन सह जोडलेले आहे तर आता आपण काय करू आपण चर्चा केलेल्या इंटिग्रेशन फंक्शनच्या मदतीने या दोन्ही नोड्स एकमेकांशी जोडूया आपण 1 by s2 sy सह 1s ला कनेक्ट केले आहे आणि तसेच इनिशियल कंडिशन आपल्याकडे y1 t0s आणि नंतर y साठी आपल्याकडे इनिशियल कंडिशन yt0s म्हणून आहे तर शेवटी स्लाइडमध्ये आपण जे डिफरेन्शियल इक्वेशन बद्दल नुकतेच दर्शविले आहे त्यासाठी स्टेट डायग्राम आपल्याला मिळाले आहे आता जेव्हा आपल्याला स्टेट डायग्राम मधून ट्रान्सफर फंक्शन शोधण्यास सांगितले जाते तेव्हा पुढील प्रश्न येईल मग आपण काय कराल तर इनपुट आणि आऊटपुट दरम्यान गेन फॉर्म्युला वापरुन आपण ट्रान्सफर फंक्शन स्टेट डायग्राम वरून शोधू शकतो आणि इतर सर्व इनपुट आणि इनिशियल स्टेटस 0 वर सेट केले जाते तर आपण काय करू आपण इनिशियल स्टेट्स 0 वर सेट करू आणि नंतर आउटपुटला इनपुट समान करू तर R आणि Y हे गेन चे सूत्र वापरून प्राप्त करू शकतो तर आपण काय करू ट्रान्सफर फंक्शन हे आहे YR1s23s2 यासह आपण आपले आजचे सत्र इथे थांबवू शकतो ज्यामध्ये आपण मुख्यत स्टेट डायग्राम बद्दल चर्चा केली आता पुढे आपण स्टेट इक्वेशने शोधण्यासाठी स्टेट डायग्रामचा कसा उपयोग करतो ते पाहूया धन्यवाद